सर्वांचे स्वागत आहे तर आता आम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगबद्दल शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत मागील वर्गांमध्ये मी तुमच्याशी एबीसीच्या संकल्पनांबद्दल चर्चा केली आणि हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की उत्पादन एकूण खर्च मोजताना व त्यानंतर विक्री किंमत निश्चित करताना वेतन पर्याय किंवा एकूण खर्च प्रणालीपेक्षा एबीसी ऍक्टिव्हिटीजची किंमत किती चांगली आहे म्हणून आम्ही सैद्धांतिकदृष्ट्या पाहिले आहे की उत्पादनांमध्ये ओव्हरकोस्टिंग आणि अंडरकोस्टिंगची समस्या कशी घेतली जाऊ शकते यामध्ये कोणते मुख्य फरक आहेत आणि जर आम्ही अशा परिस्थितीत ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टीमतून एबीसीकडे गेलो तर मला वाटते की कंपन्यांकडून त्यांच्या उत्पादनांचा योग्य खर्च करावा लागेल आणि नंतर उत्पादनांची किंमत द्यावी लागेल हा एक चांगला पर्याय असेल पण मर्यादा मी तुम्हाला या प्रणालीची असल्याचे सांगितले आहे ती खूपच महाग आहे म्हणून ही प्रणाली लागू करण्यापूर्वी आपण निश्चित केले पाहिजे की तेथे निश्चित खर्च खूप जास्त आहे आणि उत्पादनांमध्ये संपूर्ण विविधता आहे ते 2 पेक्षा अधिक उत्पादने तयार करीत आहेत 1 किंवा 2 उत्पादने म्हणजे 3 4 5 उत्पादने ज्याची ते उत्पादन करतात तर एबीसी लागू करण्यायोग्य आहे आता या वैचारिक चर्चेनंतर आणि आज या वर्गात तसेच पुढच्या वर्गात एबीसी विषयी मूलभूत शिक्षणा नंतर आपण 1 प्रकरणाची चर्चा करूया ज्यामुळे आपल्याला हे समजून घेण्यास मदत होईल की एबीसी आपल्याला उत्पादन खर्चाची अचूक किंमत मोजण्यास कशी मदत करते एकूण उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादनाची किंमत आणि 2 तंत्रांमधील मुख्य फरक काय आहे बरोबर तर जर आपण या फरकांबद्दल बोललो आणि आपल्याला त्याबद्दल जाणून घेऊ इच्छित असाल कृपया हे प्रथम प्रकरण काळजीपूर्वक समजून घ्या आणि त्यानंतर मी ते सोडवितो तेव्हा मी काळजीपूर्वक समजून घ्यावे की मी ते कसे सोडविले आहे मी मनात जन्म घेतलेल्या महत्त्वाच्या म्हणणे कोणत्या आहेत समजा की हे प्रकरण रिलायन्स अँसिलरी ऑटोमोटिव्ह घटकांचे पुरवठादार आहेत हा पुरवठादार एक सहायक युनिट आहे जो मारुती उद्योग मर्यादित कंपनीला त्याचे घटक पुरवतो आणि मारुती उद्योग त्यांच्या उत्पादनांचा अंतिम वापरकर्ता आहे तरते बरेच वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार करतात पण त्यातील एक प्रॉडक्ट ते मारुती उद्योगाला पुरवतात आणि ह्या रिलायन्स अँसिलरी कंपनीच्या एका प्रॉडक्टच्या कॉस्टिंग सिस्टिममध्ये समस्या आहे आणि टोटल कॉस्टिंग सिस्टिमला कॉल करून ते जे काही मूल्य मोजत आहेत ते मुळात ती योग्य किंमत नाही जी वास्तविक किंमतीच्या तुलनेत खूपच कमी आहे तर आपल्याला हे समजले पाहिजे की ते सध्याच्या किंमतीची गणना कशी करतात आणि योग्य किंमतीचा अर्थ कसा केला जाऊ शकतो बरोबर तर जर आपण येथे किंमतींच्या मोजण्याबद्दल म्हणाल तर किंमत मोजली जाईल तर मी या प्रकरणात संपूर्ण तपशील दिले आहेत प्रथम आपण केस काळजीपूर्वक समजून घेऊ आणि नंतर त्याचे निराकरण करू तर रिलायन्स अँसिलरी एक ऑटोमोटिव्ह घटक पुरवठा करणारा आहे मारुती उद्योग मर्यादित कंपनीने गिअर वायरचे उत्पादन वाढविण्याबाबत विचार केला आहे ते उत्पादन आणि वर्षाकाठी 2000 युनिट्स पर्यंत पुरवठा करीत आहेत बरोबर हा भाग कमी प्रमाणातील जटिल उत्पादन आहे जो प्रस्तावित युनिट विक्री किंमती 7 रुपये आणि 50 पैशांवर आधारित आहे प्रति युनिटची किंमत जी रिलायन्स अॅन्सिलरी मारुतीला विकत आहे ती 7 रुपये 50 पैसे आहे रिलायन्स अँसिलरी एक पारंपारिक कॉस्टिंग सिस्टीम वापरते जी डायरेक्ट लेबर कॉस्टवर आधारित इनडायरेक्ट प्रोडक्शन कॉस्टचे वाटप करणारी ऍबसॉरबशन किंवा टोटल कॉस्टिंग सिस्टीम आहे मी तुम्हाला बर्याच वेळा सांगितले आहे की ओव्हरहेड कॉस्ट इनडायरेक्ट ओव्हरहेड कॉस्ट किंवा डायरेक्ट कॉस्ट जी मोठ्या प्रमाणावर मटेरियलच्या आधारावर किंवा कामगारांच्या प्रमाणात किंवा कामगारांच्या आधारावर वाटप केली जाते आणि त्याशिवाय इतर कोणतेही आधार नसते तर या प्रकरणात ते या इनडायरेक्ट कॉस्ट किंवा डायरेक्ट लेबर कॉस्टच्या आधारावर फिक्स्ड ओव्हरहेडचे वाटप करीत आहेत इनडायरेक्ट प्रोडक्शन कॉस्टचे वाटप करण्यासाठी सध्या वापरलेला दर डायरेक्ट लेबर कॉस्टच्या 400 टक्के आहे जर 1 रुपये डायरेक्ट लेबर कॉस्ट असेल तर ओव्हरहेड किंमत 4 रुपये असेल तर याचा अर्थ असा की आपण समजू शकता की फिक्स्ड कॉस्ट खूप जास्त आहे आणि इनडायरेक्ट कॉस्ट खूप जास्त आहे तर या फर्ममध्ये एबीसीची अंमलबजावणी करण्याची प्रथम आवश्यकता पूर्ण केली आहे की होय ते एकाधिक उत्पादनांची निर्मिती करीत आहेत जेणेकरून विविधता देखील असेल आणि फिक्स्ड कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट देखील खूप जास्त आहे इनडायरेक्ट प्रोडक्शन कॉस्टचे वाटप करण्यासाठी सध्या वापरलेला दर थेट कामगार खर्चाच्या 400 टक्के आहे हा दर वार्षिक फॅक्टरी ओव्हरहेड्सच्या 3300000 रुपयांवर आधारित आहे 825000 वार्षिक लेबर कॉस्ट आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे एकूण किंमत काय आहे म्हणजे एकूण म्हणजे टोटल ओव्हरहेड कॉस्ट 3300000 आहे 3 3 दशलक्ष वार्षिक फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत आणि त्या लेबर कॉस्टच्या आधारे विभाजित कराव्या लागतील येथे लेबर कॉस्ट किती आहे 825000 वार्षिक लेबर कॉस्ट आहे तर स्वयंचलितपणे ओव्हरहेड्स वार्षिक कामगार खर्चाच्या 4 पट असतात प्रोडक्टचे 2000 युनिट तयार करण्यासाठी 5000 युनिट डायरेक्ट मटेरियल आवश्यक आहे प्रोडक्टचे 2000 युनिट्स तयार करण्यासाठी 5000 रुपये डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबरचे 1000 रुपये आवश्यक आहेत तर मटेरियल कॉस्ट 5000 रुपये आहे लेबर कॉस्ट 1000 रुपये आणि नंतर ओव्हरहेडचे प्रमाण 4 पट आहे तर याचा अर्थ एकूण वाटपावर अवलंबून आहे कारण ही 3300000 ते तयार करीत असलेल्या सर्व उत्पादनांसाठी घेत आहेत तर या गिअर वायर उत्पादनास हे किती द्यावे लागेल त्यासाठी आम्हाला काही आधार शोधावा लागेल खालीलप्रमाणे युनिट कॉस्ट आणि पारंपारिक कॉस्टिंग सिस्टमवर आधारित गीयर वायरची एकूण मार्जिन टक्केवारी मोजली जाते तर तुम्ही पाहता की ही माहिती येथे दिली आहे आणि ही माहिती म्हणजे आपण समजू शकता सध्या आपण ज्याला कॉस्टशीट म्हणून तयार केले आहे त्यांनी आधीपासूनच कॉस्टशीट तयार केले आहे आणि ही कॉस्टशीट ही टोटल कॉस्टिंग सिस्टीमच्या किंवा ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टीमवर आधारित आहे या विशिष्ट उत्पादनासाठी डायरेक्ट कॉस्ट 5000 रुपये आहे फर्मच्या सर्व उत्पादनांसाठी नाहीत डायरेक्ट लेबर कॉस्ट 1000 रुपये आहे तर प्रति युनिट मटेरियल कॉस्ट अडीच रुपये आहे आणि लेबर कॉस्ट प्रति युनिट 50 पैसे आहे बरोबर इनडायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्सडायरेक्ट लेबर कॉस्टच्या 400 टक्के असतात म्हणून जर दर युनिट डायरेक्ट लेबर कॉस्टची किंमत 50 पैसे असेल तर ओव्हरहेड किंमत 2 रुपये असेल आणि मग तुमच्या ओव्हरहेड किंमतीची एकूण रक्कम 4000 रुपये आहे तर त्या प्रकरणात आपण सांगू शकता की एकूण किंमत काय आहे एकूण किंमत 10000 रुपये आहे आणि प्रति युनिट खर्च किती आहे ते 5 रुपये आहे तर याचा अर्थ असा की ते किती युनिट्सचे उत्पादन करीत आहेत या उत्पादनाच्या 2000 युनिट्सची डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टोटल कॉस्ट आहे 10000 रुपये आणि तुमची प्रत्येक युनिटची किंमत 5 रुपये आहे विक्री किंमत किती आहे वरच्या भागाला वर दिलेली विक्री किंमत त्यांना दिली जाते जर आपण पाहिले तर मारुतीने देऊ केलेली विक्री किंमत त्यांना दिली जाते आणि मारुती सांगत आहे की आम्हाला तुमच्याकडून आणखी युनिट्सची आवश्यकता आहे तर तुम्ही उत्पादन वाढवा आणि आम्ही तुमच्याकडून हे प्रोडक्ट 7 रूपये आणि 50 पैसे खरेदी करू 5 रुपये आम्ही आपल्याकडून हे उत्पादन घेऊ तर फर्म टोटल कॉस्टिंग ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टीमच्या आधारे त्याची किंमत मोजत असेल तर प्रति युनिट 5 रुपये आणि मारुतीने देऊ केलेली विक्री किंमत 7 5 रुपये आहे आणि एकूण मार्जिन किती आहे निव्वळ मार्जिन 2 रूपये 50 पैसे आहे आणि किंमतीच्या टक्केवारीनुसार ते म्हणतात की किंमतीच्या विक्री किंमतीची टक्केवारी ही 33 3 टक्के आहे बरोबर आहे आपण येथे गणना केल्यास हे एकूण मार्जिन आहे ते एकूण 33 3 टक्के आहे तर कंपनी खूप आनंदित आहे हे रिलायन्स अँसिलरी खूप आनंदित आहेत की ते 5 रुपयांमध्ये एखादे उत्पादन तयार करतात आणि मारुती उद्योग मर्यादित असलेल्या 1 ग्राहकांकडे ते 1 मध्ये हे उत्पादन विकू शकले आहेत आणि कोणत्याही अन्य खरेदीदारास इतर कोणत्याही बाजाराचा शोध घेण्याची गरज नाही इतर ठिकाणी ते खूप खूश आहेत आणि त्यांना असे वाटते की त्यांना 2 रुपये आणि 50 पैशांचा नफा होईल याचा अर्थ असा की या उत्पादनावरील एकूण मार्जिन 33 3 टक्के आहे डायरेक्ट कॉस्टिंग सिस्टीम किंवा ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टीमच्या आधारे कॉस्टशीट तयार करताना ही सद्य माहिती आहे आता आपल्याला हे दोष शोधणे आवश्यक आहे की हे उत्पादन अचूकपणे 5 रूपये किंमतीत दिले जाते किंवा नाही आणि एकदा आपल्याला उत्पादनाची नेमकी किंमत एबीसी लागू केल्यानंतर कळेल आणि आपण सक्षम होऊ आणि विक्री किंमत किती निश्चित केली जावी हे रिलायन्स सहायक द्वारे निश्चित केले जावे आता हा परिच्छेद खूप महत्वाचा आहे या कॉस्टशीटनंतर या सारणीनंतर परिच्छेद खूप महत्वाचा आहे आणि सर्व इनडायरेक्ट कॉस्टची माहिती सर्व ओव्हरहेड कॉस्टची माहिती संपूर्ण फॅक्टरीसाठी एकूण ओव्हरहेड्स 3300000 आहेत केवळ या उत्पादनासाठीच मी नाही असे म्हणतो आहे की 3300000 संपूर्ण माहिती आम्हाला दिली आहे मग ते येथे काय लिहित आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाने त्यांच्या ट्रेडिशनल कॉस्टिंग विरूद्ध ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगची प्रभावीता तपासण्याचा निर्णय घेतला आहे की ते त्यांच्या उत्पादनाच्या किंमतीला योग्यच मूल्य देतात किंवा अती किंमत किंवा अंडर कॉस्टिंगची समस्या आहे वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या प्रमाणात अप्रत्यक्ष ओव्हरहेड वापरत असल्याचे आढळले बरोबर वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात या ओव्हरहेडचे सेवन केले जात होते उदाहरणार्थ म्हणा की गुणवत्ता नियंत्रण किंमत किती आहे 800000 तर म्हणजे ही माहिती दरवर्षीची आहे वेगवेगळे विभाग प्रतिवर्षी वेगवेगळ्या प्रमाणात इनडायरेक्ट ओव्हरहेड वापरत असल्याचे आढळले या उत्पादनासाठी नव्हे तर सर्व उत्पादनांसाठी टोटल क्वालिटी कंट्रोल कॉस्ट 800000 रुपये आहे एकूण इनडायरेक्ट ओव्हरहेड 3300000 आहे उत्पादनाचे वेळापत्रक 50000 रूपये उत्पादन आहे म्हणजे सेटअपमधील बदल सर्व उत्पादनांसाठी एकूण 600000 रुपये आहे ही फॅक्टरी लेवल कॉस्ट आहे शिपिंगसाठी 300000 रुपये आहे शिपिंग प्रशासनासाठी 50000 रुपये आहे आणि प्रोडक्शन लेबर कॉस्ट 150000 रुपये आहे तर एबीसीचे विश्लेषण करणाऱ्या टीमच्या निदर्शनास आले की गीयर वायर असलेल्या उत्पादनाच्या सर्व 2000 युनिट्सची स्थापना 4 वेळा सेटअप बदलून आणि 4 उत्पादन वेळापत्रक बनवून केली गेली आहे म्हणजे सेटअप बदल 4 वेळा आहे आणि किती उत्पादन वेळापत्रक आहेत 4 उत्पादन वेळापत्रक आहेत तेथे आहेत निर्मिती एकूण उत्पादन 5 शिपमेंटसह 10 कंटेनर वापरुन पाठविले गेले आणि एकूण मशीन अवर्स फक्त 15 होते एकूण तास फक्त 15 होते बरोबर त्यानंतर या उत्पादनाच्या प्रकरणात क्वालिटी कंट्रोल विभागाने खराब केलेल्या पीसेसची संख्या केवळ 120 होती या गीयर वायरचे एकूण पीसेस क्वालिटी कंट्रोल विभागाने काढून टाकले ज्यांच्यावर आम्ही लाखो रुपये खर्च करत आहोत कारण आमची एकूण किंमत किती आहे फक्त 120 एकूणच अँसिलरीच्या एकूण विश्लेषणावर असे आढळले की क्वालिटी कंट्रोल विभागाने भंगार केलेले एकूण तुकडे 10000 आहेत त्यांच्या उत्पादनांचे स्क्रॅप त्यांच्या दोषपूर्ण उत्पादनांचे प्रमाण 10000 असल्याचे आढळले आहे आणि केवळ 120 या उत्पादनासाठी आहेत या युनिटद्वारे पाठविल्या गेलेल्या कंटेनरची संख्या 60000 होती वापरलेल्या शिपमेंटची संख्या 1000 होती आणि सहायक यंत्रणेद्वारे वापरल्या गेलेले एकूण मशीन अवर्स 10000 तास होते तर ही सहाय्यक माहिती आहे आणि उत्पादनाचे वेळापत्रक आणि सेटअप बदलण्याची संख्या या सर्वांमध्ये 500 होते उत्पादनाचे वेळापत्रक आणि बदललेल्या सेटअपची संख्या एकूण 500 होते ही माहिती आम्हाला देण्यात आली आहे आपल्याला सांगितल्या गेलेल्या 3300000 इन्डायरेक्ट कॉस्टची संपूर्ण माहिती आहे आणि सर्व उत्पादनांसाठी आणि या उत्पादनासाठी 3300000 इन्डायरेक्ट कॉस्ट कशी वापरली जात आहे आम्हाला दिले तर आता या माहितीच्या आधारे आम्हाला आता आवश्यक काहीतरी शोधावे लागेल वरील माहिती लक्षात घेऊन एबीसी पध्दतीचा वापर करून युनिट खर्च व एकूण मार्जिनची गणना करण्याचे वेळापत्रक तयार करा म्हणूनच ऍबसॉरबशन कॉस्टिंग आणि टोटल कॉस्टिंगवरून आपली कॉस्टशीट आधीच तयार केली आहे त्यानुसार कॉस्टशीटच्या वरच्या भागात आम्हाला आढळले आहे की टोटल कॉस्ट 5 रुपये आहे आणि सेलिंग कॉस्ट 7 5 रुपये आहे आणि एकूण मार्जिन 33 3 टक्के आहे आता या प्रकरणात आम्हाला नंबर प्रथम शोधून काढावा लागेल आणि सर्वकाही पुन्हा करावे आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टमचे अनुसरण करून नवीन कॉस्टशीट तयार करावे लागेल दुसरी गोष्ट एबीसीच्या निकालांवर आधारित आहे एमयुएलने आरएला दिलेल्या प्रस्तावासंदर्भात तुम्ही कोणत्या कृतीची शिफारस कराल म्हणजे त्यांनी युनिट किंमतीनुसार 7 रूपये 50 पैसे स्वीकारावे की ते स्वीकारू नये किंवा त्यांनी किंमतीत काहीतरी वाढ किंवा घट मागितली पाहिजे कारण खर्च वेगळा असेल तर नक्कीच किंमत वेगळी असावी लागेल रिलायन्स अँसिलरीमध्ये एबीसी प्रणाली लागू करून एबीसी सिस्टमच्या अंमलबजावणीशी संबंधित फायदे आणि किंमतींची यादी करावी आता आमचे काम आता ऍक्टिव्हिटीवर आधारित स्टेटमेंट तयार करणे आहे एक स्टेटमेंट आधीच आमच्याकडे आहे आम्ही आधीच दिलेली किंमत मोजली आहे आणि आता आम्हाला दुसरे स्टेटमेंट तयार करावे लागेल आणि मग एबीसी अंतर्गत नवीन किंमतीची गणना करावी लागेल तर आता हे करूया आणि 2 भिन्न कॉस्टिंग सिस्टिमच्या अंतर्गत किंवा कॉन्टीन्ग टेक्निक्समध्ये एकूण किंमतीत काय फरक आहे ते समजू तर आता आम्ही एबीसी कॉस्टशीट तयार करू तर तुमची कॉस्टशीट आरए रिलायन्स अँसेलरीसाठी कॉस्टशीट एबीसी ऍक्टिव्हिटी आधारित एबीसी ऍक्टिव्हिटीनुसार गीयर वायरची किंमत पत्रक रिलायन्स अँसेलरीजसाठी गीयर वायरची किंमत पत्रक म्हणून लिहिले जाऊ शकते एबीसी ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टम तर आम्ही नवीन कॉस्टशीट तयार करीत आहोत आम्ही नवीन किंमतीचे विश्लेषण करीत आहोत तर एबीसी अॅक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टमनुसार रिलायन्स अँसिलरीसाठी गिअर वायरचे कॉस्टशीट तुमच्याकडे आधीच आहे आणि आम्ही किंमतीची गणना 5 रुपये केली आहे कसे ते पाहू येथे वास्तविक किंमत किती आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू म्हणून येथे या किंमतीची गणना करण्यासाठी आम्हाला येथे काही शीर्षके ठेवली पाहिजेत आणि ही शीर्षके एक आहे ऍक्टिव्हिटीज दुसरे म्हणजे भिन्न ऍक्टिव्हिटीजची अॅनुअल कॉस्ट मग कॉस्ट ड्रायव्हर्सची संख्या आणि नंतर आम्हाला प्रति ड्रायव्हरची किंमत मोजावी लागेल प्रति ड्रायव्हरसाठी किंमत म्हणजे प्रति तास युनिट खर्च तर आम्हाला किंमत मोजावी लागेल हे ड्राईव्ह आहे मग कॉस्ट ड्रायव्हर्सचा खर्चाचा वापर आणि मग आम्ही येथे टोटल कॉस्टची गणना शोधली पाहिजे म्हणजेच गियर वायरची एकूण किंमत शोधली पाहिजे तर येथे ऍक्टिव्हिटी वार्षिक किंमत कॉस्ट ड्रायव्हर्सची संख्या प्रति ड्रायव्हरची किंमत आणि किंमतीचा ड्रायव्हर्सचा वापर आणि नंतर येते टोटल कॉस्ट बरोबर तर सर्व प्रथम आपण येथे घेत असलेल्या डायरेक्ट कॉस्टबद्दल बोलू मी येथे ऍक्टिव्हिटीज घेत नाही परंतु आपण त्यास ऍक्टिव्हिटीज म्हणून संबोधू शकता आपण येथे आणखी एक गोष्ट जोडू शकता ती म्हणजे कॉस्ट हेड ऍक्टिव्हिटीज आहे तर येथे दिले जाणारे कॉस्ट हेड काय आहे सर्वप्रथम आपण मटेरियल कॉस्ट घेता कारण मटेरियल कॉस्ट आणि लेबर कॉस्ट ह्या डायरेक्ट कॉस्ट असतात या सर्व गोष्टी आवश्यक नाहीत कारण त्या उत्पादनाशी थेट प्रमाणात असतात तर प्रथम आपण डायरेक्ट मटेरियल कॉस्ट लिहू डायरेक्ट मटेरियल कॉस्ट किती आहे येथे काहीही येत नाही आणि शेवटी ही रक्कम लगेच येथे जाईल इथे रुपये ही रक्कम 5000 रुपये आहे बरोबर आता आम्ही येथे डायरेक्ट लेबर कॉस्ट लिहू डायरेक्ट लेबर कॉस्ट येथे आहे आम्हाला काहीही ठेवले पाहिजे आणि डायरेक्ट लेबर कॉस्ट किती आहे ती १००० रुपये आहे आता आपण वेगवेगळ्या इन्डायरेक्ट कॉस्टच्या वाटपाच्या ऍक्टिव्हिटीजबद्दल बोलू जे याआधी आपण डायरेक्ट लेबर कॉस्टच्या ४०० टक्के घेत होतो पण आता आपण असे करणार नाहीत तर आम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज शोधाव्या लागतील आणि प्रथम ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्वालिटी कंट्रोल तर मग क्वालिटी कंट्रोलसाठी एकूण किती रक्कम आवश्यक आहे आम्हाला दिलेली एकूण किंमत म्हणजे रुपये किती आहेत आम्हाला ते तपासावे लागेल आम्हाला दिलेली किंमत ही 800000 रूपये आहे एकूण किंमत 800000 रुपये आहे बरोबर होय टोटल कॉस्ट ही 800000 रुपये आहे आणि वार्षिक कॉस्ट ड्रायव्हरने किती उत्पादने तपासली गेली आहेत हे आम्ही यावर 10000 तास काम करीत आहेत तर आपण याबद्दल बोलता आपल्याला हे किती वेळा पहायचे आहे म्हणून जर आपण याबद्दल बोललात तर असे आढळले की क्वालिटी कंट्रोल विभागाने स्क्रॅपमध्ये काढलेले एकूण पिसेस 10000 आहेत तर याचा अर्थ असा आहे की आपण मोजावे लागतात त्या प्रत्येक पिसची किंमत सर्व विभागांसाठीची क्वालिटी तपासावी आणि त्यातले पिसेस 10000 पिसेस तपासावेत आणि जर आपण येथे गणना केली तर 100000 चे विभाजन 800000 मधून केले तर हे किती होईल 80 रुपये ही किंमत 80 रुपये आहे आणि त्यानंतर आपण पुढील भागाविषयी बोलू जे खर्च ड्रायव्हर्सचा वापर आहे या उद्देशाने एकूण किती उत्पादने स्क्रॅप केली आहेत यासाठी स्क्रॅप केलेली उत्पादने 120 आहेत बरोबर तर आम्ही येथे 120 उत्पादने स्क्रॅप केल्याचे लिहू तर आपणास प्रति युनिट 80 रुपयांची किंमत आणि 120 स्क्रॅप केलेल्या उत्पादनांनी गुणाकार किंमत मोजावी लागेल तर ही रक्कम किती आहे ही रक्कम 9600 रुपये आहे तर या उत्पादनाची डायरेक्ट मटेरियल कॉस्ट 5000 रुपये आहे लेबर कॉस्ट 1000 रुपये आणि क्वालिटी कंट्रोल कॉस्ट संपूर्ण फर्मसाठी 800000 रुपये आहे तर ड्रायव्हर्सची संख्या 10000 आहे स्क्रॅप केलेली एकूण उत्पादने 10000 आहेत परंतु सर्व उत्पादने यासाठी एकत्रित ठेवली जात नाहीत आणि प्रति ड्रायव्हर कॉस्ट म्हणजे प्रति स्क्रॅप केलेल्या प्रॉडक्टची किंमत 80 असते आणि नंतर गीयर वायर्समध्ये या कॉस्ट ड्रायव्हरचा वापर केवळ 120 प्रॉडक्ट्स स्क्रॅप झाल्याचे आढळते त्या स्क्रॅप करण्यायोग्य उत्पादनांचा शोध घेण्यासाठी किती किंमत आहे त्यासाठी 120 ला 80 ने गुणाकार केला तर ही रक्कम 9600 येते पुढील गोष्ट म्हणजे प्रोडक्शन शेड्यूलिंग प्रॉडक्शन शेड्यूलिंगची दिलेली किंमत किती 50000 रुपये आहे उत्पादन शेड्यूलचा एकूण खर्च ५०००० रुपये आहे आणि यात शेड्यूलिंग किती केले गेले आहे ते यासाठी आपण येथे केलेले वेळापत्रक तपासू ते 500 वेळा आहे तर या रकमेसाठी आम्हाला एकूण किंमत मोजावी लागेल ती आपल्याला शेवटची ओळ दिली आहे उत्पादनाचे वेळापत्रक आणि सेटअपची संख्या प्रत्येकासाठी प्रत्येक 500 मध्ये बदलते तर म्हणजेच ती किंमत किती आहे ती 500 आहे प्रोडक्शन शेड्यूलिंग 500 वेळा होते आपण इथे काय लिहिले आहे प्रोडक्शन शेड्यूलिंग आणि सेटअप बदलण्याची संख्या प्रत्येकावेळी 500 होते तर म्हणजेच ही किंमत काय आहे आम्हाला ही किंमत येथे प्रति युनिट 50000 500 म्हणून घ्यावी लागेल प्रति युनिट किंमत किती आहे 100 आणि नंतर या प्रकरणात ड्रायव्हर्सचा वापर 4 वेळा आहे 4 वेळा प्रोडक्शन शेड्यूलिंग केले गेले आहे तर इथे टोटल कॉस्ट किती असेल ती असेल 400 त्यानंतर सेटअप बदलावे लागेल एकूण सेटअप आणि सेटअपमधील बदल इतके आहेत तर आम्हाला येथे सेटअप कॉस्ट काय दिल जाते ती आहे 600000 आणि किती वेळ प्रोडक्शन चालते यावर सेटअप किती वेळा बदलले जातात ते ठरते ते 500 आहेत तर सेटअप बदलण्याची किंमत 1200 रुपये येणार आहे तर या प्रकरणात 4 वेळा सेटअप बदलला जात आहे याचा अर्थ ते 4800 रुपये लागतील तर ह्याप्रकारे सेटअपची वेळ किंवा सेटअपमधील बदल हे आपण मोजले आहे आता आपण शिपिंगच्या शिपिंग किंमतीबद्दल बोलू शिपिंग ही आणखी एक ऍक्टिव्हिटी आहे आणि शिपिंगची एकूण किंमत आम्हाला दिली जाते जर आपण शिपिंगच्या एकूण किंमतीची गणना केली तर शिपिंगची एकूण किंमत किती आहे ती 300000 आहे आम्ही येथे केलेली एकूण शिपमेंट कोणते आहेत एकूण किती कंटेनर पाठवलेले आहेत तर दिलेल्या माहितीप्रमाणे पाठविलेले कंटेनर 60000 आहेत तर आपण ह्या 300000 ला 60000 ने विभाजित केले तर किंमत येते 5 रुपये ही किंमत येथे 5 रुपये आहे आणि आपण केलेल्या शिपमेंटची संख्या 10 आहे तर याची गणना केल्यास 50 रुपये येते शिपिंगनंतर पुढील किंमत म्हणजे शिपिंग नंतरचे शिपिंग ऍडमिनिस्ट्रेशन असते तर जर आपण शिपिंग ऍडमिनिस्ट्रेशनबद्दल बोलत असाल तर येथे शिपिंग ऍडमिनिस्ट्रेशनची किंमत किती आहे शिपिंग ऍडमिनिस्ट्रेशन शिपमेंटची किंमत 50000 रुपये आहे ही किंमत 50000 रुपये आहे आणि किती शिफ्ट्स आहेत तेथे किती उत्पादने पाठविली जातात 1000 बरोबर तर याचा अर्थ प्रति ड्रायव्हर किंमत काय आहे 50 रुपये आणि एकूण शिपमेंट्स किती आहेत 5 आहेत येथे किंमत किती आहे 250 रुपये आणि नंतर प्रोडक्ट्सचे प्रोडक्शन येते किंवा आपण मशीनिंग प्रोडक्शन किंवा मशीनिंग म्हणू शकता आपण मशीनिंग करीत असता किंवा आपण येथे प्रोडक्शन करत असताना त्याचा खर्च किती आहे तर 1500000 सर्वात जास्त खर्च म्हणजे 1500000 मशीनिंग किंवा प्रोडक्शनचा खर्च 150000 आहे ही सर्वाधिक संख्या आहे आणि एकूण किती युनिट्स उत्पादित केली जातात 10000 युनिट्स बरोबर तर मशीनिंग खर्च 10000 आहे हे मशीन अवर्स आहेत मशीन 10000 तास चालली आहे म्हणजे याचा अर्थ येथे कॉस्ट ड्रायव्हर 150 आहे आणि प्रत्येक ड्रायव्हरची किंमत 15 रुपये आहे आणि येथे एकूण किंमत किती आहे तर या प्रोडक्टसाठी हे 2250 आहे तर म्हणजेच येथे टोटल खर्च किती आहे तो आहे 300000 तर म्हणजेच आपल्याला संपूर्ण खर्चाची काळजी घ्यावी लागेल आपल्याकडे 800000 देण्यात आले होते हे उत्पादन शेड्यूलिंगसाठी 50000 आहेत नंतर सेटअपचा खर्च 600000 आहे आणि नंतर शिपिंगचा खर्च 300000 आहे मग आमच्याकडे या शिपमेंटचा खर्च शिपिंग ऍडमिनिस्ट्रेशन 50000 रुपये आहे आणि प्रोडक्ट मशिनिंग ही मशीन अवर्सवर अवलंबून असते तर मशीनिंगचा खर्च 1500000 आहे सर्व गणनेनंतर हा खर्च 3300000 इतका आहे आपण आधीच 3300000 हा खर्च डायरेक्ट कॉस्टच्या 4 पटप्रमाणे वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये विभागून दिला आहे पण टोटल कॉस्ट ही 3300000 आहे आणि या प्रकरणात आपल्याला त्याची गणना करावी लागेल आमच्याकडे पहिले 5000 ही मटेरियल कॉस्ट आहे लेबर कॉस्ट ही 1000 प्रोडक्ट्सची क्वालिटी कंट्रोल कॉस्ट 9600 आहे नंतर या शेड्यूलिंगनंतरचा खर्च 400 रुपये त्यानंतर पुढची प्रमुख शीर्षक म्हणजे सेटअप कॉस्ट 4800 रुपये आणि नंतर शिपिंगची कॉस्ट 50 रुपये आहे आणि नंतर शिपिंग ऍडमिनिस्ट्रेश 250 रुपये आणि प्रोडक्टची प्रोडक्शन किंवा मशीनिंग कॉस्ट म्हणजे आम्ही वापरत असलेल्या तासांनुसार ते 2250 आहे तर म्हणजेच आपण येथे इनडायरेक्ट ओव्हरहेडच्या एकूण वाटपाची गणना केली तर तर या 1 विशिष्ट उत्पादनासाठी असलेल्या 3300000 रुपयांपैकी ओव्हरहेड्सचे वाटप केले गेले तर आपण ते एकूण केले तर हे 17350 इतके असेल ही टोटल इनडायरेक्ट कॉस्ट आहे तर आता आपण डायरेक्ट कॉस्ट काय आहे हे सहजपणे शोधू शकतो हे 3 खर्च आपल्यासाठी महत्वाचे आहेत ही 1 किंमत आहे ही आणखी एक महत्वाची किंमत आहे आणि ही आणखी एक महत्वाची किंमत आहे हे 3 खर्च आता आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत तर आपण येथे एकूण खर्च बघितला आहे हे यापेक्षा जास्त होणार नाही किंवा आपण असे म्हणू शकता की खर्च 17 आणि 22 आणि 23 आहे 23350 रुपये हा टोटल कॉस्ट आहे या उत्पादनाच्या निर्मितीसाठी टोटल कॉस्ट 23000 आहे कारण आता मी फक्त शेवटच्या स्तंभात तयार करीत नसून फक्त शेवटचा स्तंभ तयार करत आहे तर टोटल कॉस्ट 23350 आहे आता आपण येथे किती युनिट्स बनवले आहेत हे पहावे लागेल युनिट्सची संख्या आम्ही येथे निर्मिती करीत असलेल्या युनिट्सची संख्या किती आहे तर ती 2000 आहे तर आता तुम्ही टोटल कॉस्ट पर युनिट काढू शकता जर आपण टोटल कॉस्ट पर युनिटची गणना केली तर हे कळते की टोटल कॉस्ट पर युनिटची एकूण किंमत किती आहे टोटल कॉस्ट पर युनिटसाठी 23350 ला 2000 ने भगवे लागेल तर किती रुपये किंमत येईल जर आपण या किंमतीची गणना केली तर ही किंमत 11 675 रुपये आहे ही किंमत 11 675 आहे तर ही खरी किंमत आहे बरोबर ही खरी किंमत आहे टोटल कॉस्टिंग सिस्टीमनुसार किंमत किती होती जर आपण एकूण खर्च प्रणालीद्वारे किंवा शोषण खर्च प्रणालीची किंमत किती असेल तर Rupees रुपये बरोबर किंमतीत किती फरक आहे 6 675 6 675 हे एबीसी आहे ही एबीसी म्हणजे 67575 म्हणजे अॅक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग म्हणजे आम्ही the 67575 रुपये किंमतीच्या अॅक्टिव्हिटीच्या मदतीने काम करत आहोत आणि आपण जेव्हा हे काम करत असता तेव्हा आपण आहात अन्यथा ही किंमत किती पुढे येत होती 5 रुपये तर याचा अर्थ असा आहे की समस्या म्हणजे काय आहे समस्या मारुतीची विक्री किंमत काय आहे येथे मारुतीने देऊ केलेली विक्री किंमत अशी आहे की जर आपण विचार करत असाल की ते किती किंमतीला ऑफर करीत आहेत तर एकूण किंमत म्हणजे आम्ही आधीच 6 675 मोजले आहे आणि कंपनीने देऊ केलेली किंमत किती आहे 7 मारुतीने दिलेली किंमत किती आहे ते रुपये आहे बरोबर तर कोणतेही उत्पादन ज्यासाठी आम्हाला किती किंमत मोजावी लागते 11 675 म्हणजेच तुम्ही समजू शकता आपण येथे येणाऱ्या किंमतींमध्ये किती फरक आहे ते समजू शकता जर आपण किंमतीतील या फरकाची गणना केली तर आपण काढले तर आपल्याला कितीचा फरक आहे हे समजेल आपण किंमतीत किती फरक घेतला आहे तर इथे एकूण किंमत 11 675 आहे टोटल कॉस्ट पर युनिटची एकूण किंमत 11 675 आहे बरोबर या कंपनीने देऊ केलेल्या मारुतीच्या सेलिंग प्राइसची काय किंमत आहे ती म्हणजे मारुतीची त्यांनी खरेदी केलेली किंमत 7 5 इतकी आहे बरोबर तर येथे एकूण फरक काय आहे जर तुम्ही एकूण ग्रॉस मार्जिन लॉसची गणना केली तर ही रक्कम 4 175 येईल आणि ग्रॉस मार्जिन टक्के ग्रॉस मार्जिन तिरकस तोटा टक्केवारी तुम्ही येथे घेतल्यास हे 55 इतके बंद होईल जर तुम्ही याची टक्केवारी मोजली तर हे 55 70 टक्के आहे तर आता आम्हाला हे समजले आहे की खरेदीदाराद्वारे कंपनीने देऊ केलेली किंमत 7 500 आहे आणि आम्ही येथे काम केल्याची एकूण किंमत 11 675 टक्के आहे तर आपण समजू शकता की 2 कॉस्टिंग सिस्टममध्ये काय फरक आहे बरोबर आधीची कॉस्टिंग सिस्टीम सांगत आहे की आमची प्रोडक्शन कॉस्ट 5 रुपये आहे बरोबर आणि आम्ही उत्पादन 7 5 रुपयांवर विकत आहोत म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही खूप खूष आहोत परंतु नंतर आम्ही संपूर्ण वस्तू पुन्हा तयार केल्या आहेत जेव्हा आपण पाहतो की या प्रोडक्ट गीयर वायरची किंमत 11 675 रुपये आहे तर आपण फरक समजू शकता मग हा फरक कसा आला आहे आणि हा फरक कंपनीच्या टोटल कॉस्टिंग सिस्टीममध्ये गंभीर समस्या निर्माण कसा करेल आणि तो दुरुस्त कसा करावा याबद्दल मी पुढच्या वर्गात आपल्याशी चर्चा करीन खूप खूप धन्यवाद